सर्वांना नमस्कार आशा आहे की तुम्ही पेडीग्री समस्या सोडवण्याच्या सत्राचा आनंद घेतला असेल तर आता आपण काही RFLP रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेन्थ पॉलिमॉर्फिझम च्या काही समस्या सोडवू आशा आहे की तुम्ही त्याचाही आनंद घ्याल तर RFLP जसे की तुम्ही आधीच्या एका लेक्चरमध्ये अभ्यास केला आहे त्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे कारण ते तुम्हाला DNA अनुक्रमावरील रिस्ट्रिक्शन एन्झाईम्सची रिलेटिव्ह स्थिती सांगते आणि जेव्हा आपल्याला जीनचा क्लोन किंवा सब क्लोन व्हेक्टर मध्ये करायचे असते तेव्हा ते महत्त्वाचे असते एन्झाईम्सचे नेमके स्थान रिस्ट्रिक्शन एंझाइम हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे मी येथे एक समस्या वाचेन सर्क्युलर DNA मॉलिक्युल मध्ये HindIII आणि SmaI साठी क्लीवेज साइट्स असतात इलेक्ट्रोफोरेसीस जेल च्या सोबतच्या आकृतीवरून सर्क्युलर प्लाझमिडवर रिस्ट्रिक्शन स्थळांचा सर्क्युलर मॅप काढतो जसे आपण इलेक्ट्रोफोरेटिक जेलमध्ये पाहतो ते HindIII SmaI सह डायजेष्ठ केले आहे आणि HindIII आणि SmaI मध्ये डबल डायजेष्ठ केले आहे तर HindIII सह एकच डायजेशन 3Kb आणि 7Kb चा बँड देते तसेच तुम्ही दुसऱ्या लेनमध्ये पाहिल्याप्रमाणे SmaI सह एकच डायजेशन केले गेले आहे तसेच हे 3Kb अधिक 7Kb बँड देते आणि HindIII आणि SmaI सह डबल डायजेशन दोन बँड देते 3 Kb पैकी एक आणि 2 Kb पैकी एक येथे व्हेक्टरचा एकूण आकार 10 Kb आहे तर प्रथम सर्कल काढू एकूण आकार 10 Kb आहे ठीक आहे प्रथम रँडमली रिस्ट्रिक्शन एंझाइमपैकी एकासाठी एक साइट काढूया जे SmaI आहे तर येथे आपण काढतो म्हणून SmaI दोन बँड देते एक 3 Kb आणि एक 7 Kb तेच आपण येथे काढू एक 3 Kb समजा एक साईट इथे आहे आणि दुसरी साईट सर्क्युलर मॅप मध्ये इथे आहे आणि म्हणून हा 3 Kb बँड आहे हा 3 Kb असेल आणि हा असेल 7 Kb बँड आता जर तुम्ही HindIII आणि SmaI ची डबल डायजेशन केलेले प्रोडक्टस पाहिले तर ते 2 Kb आणि 3 Kb बँड देतात जे एकूण 10 Kb नाही याचा अर्थ असा की तेथे दोन 2 Kb आणि दोन 3 KB बँड असावेत जे व्हेक्टरची बेरीज 10 Kb करत आहे येथे एक HindIII साइट काढली जी HindIII आणि SmaI साठी डबल डायजेशन्स अनुसार 2 Kb बँड देईल आणि जर दुसरी साइट येथे काढली तर त्यामुळे आपल्याला 3 Kb चा बँड मिळेल येथे 3Kb चा फ्रॅगमेंट आणि 2 Kb चा HindIII SmaI फ्रॅगमेंट नमूद केला आहे आता जर आपण सर्व फ्रॅगमेंटची बेरीज केली आपण फ्रॅगमेंटचे वैयक्तिक आकार पाहिले आणि व्हेक्टरमध्ये एकूण बेरीज पाहिल्यास आपल्याला कळेल की आपला मॅप बरोबर आहे SmaI एक 3 Kbआणि एक 7Kb फ्रॅगमेंट देते आपण येथे पाहू हा 3Kb फ्रॅगमेंट आहे आणि हा 2 3 2 आहे म्हणून हा 7 Kb फ्रॅगमेंट आहे पुन्हा HindIII एक 3 Kb आणि एक 7 Kb फ्रॅगमेंट देते म्हणून हा HindIII साठी 3 Kb फ्रॅगमेंट आहे आणि हा 7 Kb फ्रॅगमेंट आहे HindIII साठी 2 3 2 फ्रॅगमेंट आणि पुन्हा डबल डायजेस्ट आपल्याला HindIII SmaI 2 Kb आणि HIndIII SmaI 3 Kb फ्रॅगमेंट मिळत आहेत तर सर्क्युलर रिस्ट्रिक्शन मॅपसाठी ही समस्या आहे आपण हा नुकताच काढलेला मॅप आहे आणि तो अगदी तसाच दिसतो पुढे मी तुम्हाला लिनिअर मॅप कसा काढायचा याबद्दल सांगेन त्यासाठी एखाद्याने डबल डायजेस्टकडे पाहिले पाहिजे डबल डायजेस्ट मधील नवीन बँड्स प्रथम मोठ्या फ्रॅगमेंटमधील मध्यवर्ती साइट्सकडे पहावे तर लिनिअर लाईन काढू कारण ते एक लिनिअर फ्रॅगमेंट आहे आणि जर तुम्ही BglII आणि BamHI साठी डबल डायजेशन पाहिल्यास आपल्याला दिसेल की नवीन बँड जे काळ्या रंगाचे आहेत ते 3 5 Kb आणि 0 7 Kb बँड आहेत आता जर तुम्ही BglII सिंगल डायजेशन बघितले तर तेथे 4 2 Kb बँड आहे त्यामुळे असे दिसते की ते BamHI साइटने दोन 3 5 आणि 0 7 मध्ये क्लीव्ह केले आहे तेच आपण येथे काढतो ही एक BglII साइट आहे आणि येथे एक BglII साइट आहे ठीक आहे आणि येथे एका BamHI साइटने क्लीव्ह केले आहे समजा इथे BamHI साइट आहे जी BglII BamHI 0 7 Kb फ्रॅगमेंट देते आणि ही ती आहे जी 3 5 Kb फ्रॅगमेंट देते ठीक आहे पुढे आपण BamHI आणि PstI साठी डबल डायजेशन पाहिल्यास येथे एक सिंगल बँड आहे जो 2 6 Kb चा आहे जर आपण इथे PstI साईट काढली मी तुमच्या सहजतेसाठी पेनचा रंग बदलतो इथे जर आपण PstI साईट काढली तर त्यामुळे आपल्याला इथे BamHI आणि PstI साठी 2 6 Kb बँड मिळेल आता BglII आणि PstI साठी थर्ड डबल डायजेस्ट पाहू येथे आपल्याला तीन नवीन बँड 3 3 0 9 आणि 0 5 Kb मिळतात बाकी सर्व सिंगल डायजेस्टमध्ये आहेत म्हणून जर तुम्ही Pst BglII सिंगल डायजेस्ट साइटवर पाहिले तर BglII सिंगल डायजेस्टमध्ये 4 2 Kb बँड आहे आणि असे दिसते की ते PstI साइटद्वारे 3 3 आणि 0 9 Kb बँडमध्ये क्लीव्ह केले आहे जर आपण 3 5 मधून 2 6 वजा केले जे 0 9 वर जाते तर हा 0 9 नवीन फ्रॅगमेंट आहे असे दिसते आणि 2 6 0 7 जो इतर BglII Pst फ्रॅगमेंटचा 3 3 च्या बरोबरीचा आहे आता काय उरले आहे BglII PstI डायजेस्टमध्ये 0 5 Kb चा आणखी एक बँड आहे आणि याचा अर्थ असा की आणखी एक PstI साइट आहे आणि ती BglI च्या दुसऱ्या बाजूला असावी अशी आशा आहे हा बदल आहे मला पुन्हा पेनचा रंग बदलू द्या जर ही PstI साइट असेल तर हा इतर 0 5 Kb फ्रॅगमेंट असू शकतो आणि जर आपण पाहिले तर तेथे एक आहे सिंगल्ड डायजेस्ट Pst 1 मध्ये तेथे 1 2 Kb बँड आहे ज्यात यापैकी कोणत्याच गणना येत नाही हा 1 2 सिंगल असेल कारण तो लिनिअर कट DNA आहे हा PstI साठी 1 2 Kb फ्रॅगमेंट असेल आणि BglII चा सिंगल डायजेस्ट 0 3 Kb बँड दर्शवेल जो येथे आला पाहिजे हे कुठेच येत नसल्यामुळे हा 0 3 Kb फ्रॅगमेंट असेल आता जर आपण काढलेल्या सर्व जोड्या जोडल्या जोडल्या किंवा वजा केल्या आशा आहे की ते काढले जाईल तर ते इलेक्ट्रोफोरेसीस बँड पॅटर्नसह येते जे आपण येथे पाहतो आणि हे उत्तर म्हणून तंतोतंत दर्शविले गेले आहे आणि आपण नेहमी त्याचा पुन्हा सराव करू शकतो आणि तो बरोबर येतो का ते पाहू शकतो रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंटच्या लेन्थ पॉलिमॉर्फिझमचा वापर अनेक अँप्लिकेशन्ससाठी केला जाऊ शकतो त्यापैकी एक म्हणजे पालकांना त्रास होत असेल तर पेडीग्रीमध्ये काही रोगग्रस्त व्यक्ती आहेत का हे भाकित करणे ते कधी घडते तर असे आहेत की आपण पॉलीमॉर्फिझम बद्दल लेक्चर मध्ये ऐकले आहे हे जीनोममध्ये होणारे म्युटेशन्स आहेत जे जीन मधील रिस्ट्रिक्शन साइट्स समाविष्ट करतात किंवा हटवतात आणि जे उत्क्रांतीचा आधार देखील आहेत म्हणून ते उत्क्रांतीचा आधार देखील असू शकतात तसेच रोग देखील होऊ शकतात जसे मी तुम्हाला येथे दाखवतो एक 5 Kb फ्रॅगमेंट ही आकृती मी काढलेल्या जीनचे चित्र आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूंना दोन रिस्ट्रिक्शन स्थळे आहेत जर त्या जीनचे त्याच्या सोबत डायजेशन झाले तर ते पुढे 5 Kb फ्रॅगमेंट होते आणि येथे मी दाखवले आहे की जीनच्या एका विशिष्ट रिजनची तपासणी जसे तुम्ही मागील लेक्चर्समध्ये साऊदर्न ब्लॉट तंत्रात शिकलात तुम्हाला 5 Kb चा ऑटोरेडिओग्राम वर एक बँड मिळेल परंतु जर काही लोकसंख्येमध्ये या जीनमध्ये पॉलीमॉर्फिझम आढळून येत असेल तर एखाद्या रोगाच्या बाबतीत ते त्या जीनमध्ये एक नवीन साइट समाविष्ट करू शकते ज्यामुळे ते तयार होऊ शकत नाही आता या जीनचे जेव्हा दोन रिस्ट्रिक्शन एन्झाईम्ससह डायजेशन होईल 5 Kb बँड व्यतिरिक्त आंशिक डायजेस्टवर 5 Kb बँड तयार करण्याव्यतिरिक्त ते पूर्ण डायजेशनवर आणखी दोन बँड तयार करेल एक म्हणजे 2 Kb आणि दुसरा 3 Kb तर बघूया ही एक रोगग्रस्त कुटुंबाची पेडीग्री आहे ज्यामध्ये पॉलीमॉर्फिझम आहे कुटुंबातील स्त्रीला त्रास होत आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला काय माहित आहे आपल्याला काय हवे आहे ते म्हणजे पुढच्या पिढीमध्ये रोगग्रस्त व्यक्ती आहे की नाही हे सांगायचे आहे पुढच्या पिढीत रोगग्रस्त व्यक्ती असेल का साऊदर्न ब्लॉटिंग मधील प्रोब डिटेक्शनमधून आपल्याला मिळालेल्या ऑटो रेडिओग्राम बँडिंग पॅटर्न पाहिल्यास वडील 5 Kb बँड देतात ज्याचा अर्थ दोन्ही एलील्स कोणत्याही एलील्समध्ये विशिष्ट म्युटेशन्स नाही जे ती नवीन साइट निर्माण करते आणि म्हणून फक्त एकच बँड आहे दोन्ही एलील्स समान देतात तुम्हाला माहिती आहे समान श्रेणीत समान आकारात वाढतात रोगग्रस्त स्त्री मात्र 2 Kb वर फक्त एकच बँड देते याचा अर्थ असा की रिस्ट्रिक्शन साइट निर्मितीमुळे प्रोब आता फक्त तोच विशिष्ट फ्रॅगमेंट शोधू शकतो आणि 3 Kb फ्रॅगमेंट नाही ठीक आहे आता पुढच्या पिढीकडे पाहू पहिली व्यक्ती पुरुष आहे आणि तो एकच 2 Kb बँड तयार करतो जो आईच्या रोगग्रस्त फेनोटाइपसारखा आहे हे आपल्याला सूचित करते की ही एक रोगग्रस्त व्यक्ती असू शकते कुटुंबातील इतर महिलांमध्ये 2 Kb आणि 5 Kb बँड दोन्ही आहेत याचा अर्थ असा की एक एलील 2 Kb बँड निर्माण करत आहे तर दुसरा एलील 5 Kb बँड तयार करत आहे याचा अर्थ हे सर्वांसाठी कॅरियर आहेत विशिष्ट पॉलीमॉर्फिझम साठी आणि तरीही ते रोग दाखवत नाहीत परंतु पिढीतील पुरुषांकडे फक्त 2 Kb बँड असतो जो आपल्याला सूचित करतो की या दोन व्यक्तींना हा रोग दिसून येऊ शकतो तर अशाप्रकारे रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेन्थचे पॉलीमॉर्फिझम आपल्याला समस्यांचे निदान करण्यात मदत करते या अँप्लिकेशन व्यतिरिक्त आपण सर्वांनी DNA फिंगरप्रिंटिंग बद्दल ऐकले आहे किंवा त्याला DNA प्रोफाइलिंग देखील म्हणतात आता DNA प्रोफाइलिंगचा आधार काय आहे मी काढलेल्या या आकृतीत जसे तुम्ही बघू शकता हे जीनचे भाग आहेत जे एकमेकांसारखे दिसतात तर हे दुसरे काहीही नसून टॅन्डम रिपीट्स आहे रिपीट्स जे जीनोमच्या एका भागात एकत्रितपणे मांडलेले असतात आणि हे रिपीट अत्यंत परिवर्तनशील असतात ते परिवर्तनीय असण्याचे कारण असे आहे की DNA रिप्लिकेशन दरम्यान एक स्ट्रँड मागे अडकतो आणि म्हणून पेअरिंग मध्ये बेस पेअरिंग मध्ये समस्या उद्भवते तर तेथे एक स्लिपेज घडते आणि एक मिस पेअरिंग होते पेअरिंग नॉन काँटिजियस रिपीट्स दरम्यान होते त्यामुळे एकतर स्ट्रँडवरील रिपीट्स हटवणे किंवा रिपीट्सच्या डुप्लिकेशनचा परिचय होतो आणि याचा परिणाम रिपीट्सच्या व्हेरिएबल नंबरवर होतो आणि तो म्हणजे व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स VNTR म्हणून ओळखली जाणारी घटना आहे ती DNA फिंगरप्रिंटिंगचा आधार बनतो मी येथे दाखवू इच्छितो की या व्हेरिएबल संख्येमुळे काय होते तुम्ही वरच्या पॅनलमध्ये दोन्ही बाजूने असलेल्या रिस्ट्रिक्शन साइट्स पाहिल्या आहेत या भागांना केशरी रंगात समोरासमोर उभे केले आहेत आणि जर आपण फ्लॅंकिंग रिजन साठी विशिष्ट असलेल्या प्रोबचा वापर केला तर आपल्याला एक युनिक मिळेल फ्लॅंकिंग रिजनसाठी युनिक प्रोब आपल्याला दोन्हीसाठी युनिक बँडिंग पॅटर्न एक युनिक बँडिंग पॅटर्न मिळेल तर तुम्ही पाहिल्याप्रमाणे आकृती a मध्ये ते देत आहे कारण एका एलीलमध्ये 6 रिपीट्स आहेत आणि दुसर्या एलीलमध्ये 4 रिपीट्स आहेत तर रिस्ट्रिक्शन एंझाइम या रिस्ट्रिक्शन स्थळांवर कट करतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या लेन्थच्या फ्रॅगमेंटची निर्मिती होते तर हे आपण A साठी 6 आणि 4 आणि B साठी 5 आणि 3 पाहतो परंतु जर आपण अशा प्रोबचा वापर केला जो रिपीट पैकी एकासाठी विशिष्ट आहे आणि फ्लॅंकिंग रिजनसाठी नाही विशिष्ट रिपीट भागासाठी विशिष्ट आहे आणि फ्लॅंकिंग रिजनसाठी नाही आपण हे फक्त तीन VNTR लोकी आहेत जे मी दाखवले आहे परंतु आपल्याला एकाधिक बँडिंग पॅटर्न मिळेल कारण रिपीट्स जीनोममधील परिवर्तनीय भागावर असू शकते आणि हे मी येथे दाखवले आहे की जर आपण प्रोब वापरला तर जे रिपीट्स भागासाठी विशिष्ट आहे ते दर्शवेल उदाहरणार्थ मी दाखवीन मी तुम्हाला तो हिरवा भाग समजावून सांगेन हिरव्या रंगाच्या एका एलीलमध्ये 9 आणि दुसऱ्यामध्ये 8 रिपीट्स आहेत तेच आपण येथे पाहतो आणि व्हिज्युअल B मध्ये हिरवा रंग एका एलीलमध्ये 8 आणि दुसऱ्यामध्ये 6 रिपीट्स दाखवतो तर हा एक बाइंडिंग पॅटर्न आहे जो प्रवर्धनवर शोधल्यावर दर्शवतो हा अशा प्रकारचा DNA प्रोफाईल आहे जो आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल मिळतो साहजिकच आपण वास्तविक DNA प्रोफाइलमध्ये मोठ्या संख्येने बँडमध्ये पाहतो हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आणि संकल्पना समजावून सांगण्यासाठी एक चित्र आहे तुम्हाला अँप्लिकेशन बद्दल सांगण्यासाठी चला क्राईम सीन ला जाऊया इथे तुम्हाला खून झालेला एक व्यक्ती दिसतो आणि आजूबाजूला सूचित केल्याप्रमाणे दोन रक्ताचे डाग आहेत एक त्याच्या डोक्याजवळ आणि एक आसपास आहे म्हणून आपण त्यांना म्हणून आपण हे दोन ब्लड स्पॉट 1 आणि ब्लड स्पॉट 2 असे टाईप करतो आणि उद्देश काय आहे तुम्हाला माहिती आहे हे रक्त कोणाचे आहे ते पहा आणि रक्त आपल्याला संशयिताबद्दल काही सांगण्यास मदत करते का या माणसाला कोणी मारले तर पहिली पायरी म्हणजे DNA प्रोफाइल टाइप करा किंवा मी तुम्हाला मागील स्लाइडमध्ये सांगितलेल्याप्रमाणे रक्ताच्या प्रकारानुसार किंवा या दोन रक्ताच्या डागांचे फिंगरप्रिंटिंग तर हा एक विशिष्ट बँडिंग पॅटर्न आहे जो तुम्हाला दोन्ही रक्ताच्या डागांसाठी दिसतो हे अगदी वेगळे आहे ठीक आहे तर ते आपल्याला सांगते की ते दोन भिन्न व्यक्तींकडून आले आहे ते फक्त हत्या झालेल्या व्यक्तीचे रक्त नाही तर आता हे रक्त यापैकी कोणाच आहे त्यासाठी फक्त पीडिताच्या रक्ताचा नमुना टाईप करा आणि आपण पाहतो की पीडितेच रक्त हे रक्ताच्या डाग 1 सारखे आहे जे मृतकाच्या डोक्याजवळ आहे जे आपल्याला सांगते की हे रक्त आहे हा विशिष्ट रक्तचा डाग खून झालेल्या पीडितेचा आहे पण दुसऱ्या रक्ताच्या डागचे काय तर या प्रकरणात दोन संशयित होते जे परिसरात होते पोलिसांना दोन लोकांवर संशय होता परंतु त्यापैकी कोणी या व्यक्तीची हत्या केली हे निश्चित नव्हते त्यामुळे या दोन्ही व्यक्तींचे रक्त घेऊन त्यांचे DNA प्रोफाइलिंग करण्यात आले तर हे दोन संशयितांचे DNA प्रोफाइल आहे आणि आता आपल्याला पाहायचे आहे की कोणता बँडिंग पॅटर्न दिसतो रक्ताचा डाग 1 जो पीडितेचा आहे तर आपल्याला या दोन संशयितांशी रक्ताचा डाग 2 चे प्रोफाइल जुळवावे लागेल आणि आपण ते पाहतो संशयित 2 चा DNA प्रोफाइल रक्ताचा डाग 2 च्या पॅटर्नशी जवळजवळ जुळते जे आपल्याला सांगते की संशयित 1 निर्दोष आहे आणि संशयित 2 आहे ज्याने हा गुन्हा केला आहे तर पॅटर्निटी प्रकरणांसाठी किंवा खुनाच्या गूढतेसाठी DNA प्रोफाइलिंग किंवा DNA फिंगरप्रिंटिंग अशा प्रकारे केले जाते राजीव गांधी हत्येचे अत्यंत लोकप्रिय व कुप्रसिद्ध प्रकरण जिथे त्यांचा खुनी धनू याचे DNA प्रोफाईल केले होते तर काय केले गेले की स्फोटानंतर सर्वत्र रक्त तिचे रक्त संपूर्ण क्राईम सीनवर होते आणि ते घेतले गेले आणि ते पट्ट्यावरील टिश्यूशी जुळले बॉम्बस्फोट बेल्ट जे तिने परिधान केले होते आणि ते जुळवले होते आणि त्यामुळेच हे पुष्टी होते की तीच होती जिने बॉम्बचा स्फोट केला आणि तीच स्फोटासाठी जबाबदार होती तर वास्तविक जीवनातील समस्यांमध्ये अशा प्रकारे मदत होते तर हे सर्व आजसाठी आहे आणि मला आशा आहे की तुम्ही या समस्यांचा आनंद घेतला असेल आणि तिसऱ्या आठवड्यात भेटू